वेक्टर पोटेन्शियल फ्रॉम करंट डेन्सिटीज - 1 मागील काही लेक्चर मध्ये आपण चर्चा करत होतो मॅग्नेटिक फिल्ड च्या वेक्टर पोटेन्शियल बद्दल याला मी दाखवतो A r च्या साह्याने कर्ल ऑफ A बरोबर B हे आपण पाहिले होते मागच्या लेक्चर मध्ये आपणास आढळून आले होते की A व्यक्त करता येतो अशाप्रकारे μ0 ओवर 4 π इंटिग्रेशन ओवर वोल्युम करंट डेन्सिटी j ऍट r प्राईम ओवर r मायनस r प्राईम ओवर वोल्युम आणि आपण सोडवले होते काही एक्झाम्पल वेगवेगळ्या करंट डिस्ट्रीब्यूशन साठी ज्यांच्यामुळे तयार होतो A आजच्या लेक्चर मध्ये मी एक ठराविक एक्झाम्पल घेणार आहे आणि ते असेल चार्ज स्पियर किंवा चार्ज शेल च्या एक्झाम्पल सारखे ArB Ar04πjr।r r।dV चार्ज शेल प्रमाणे मी घेणार आहे हा वर्टीकल एक्सिस z एक्सिस म्हणून σ सोबत सरफेस चार्ज असेल σ थिटा बरोबर σ0 कोसाईन ऑफ थिटा आठवण करा याच्या पासून आपल्याला मिळते शेल च्या आत मधील इलेक्ट्रिक फिल्ड जे असेल अशाप्रकारे मायनस σ0 ओवर 3 ε0 हे असेल कॉन्स्टंट इलेक्ट्रिक फील्ड आणि बाहेर हे असेल डायपोलार फिल्ड प्रमाणे ज्याचे डायपोल मोमेंट असेल p जे काही आपल्याला मिळेल आता अशाच प्रकारची सिच्युएशन येते मॅग्नेटिक फिल्ड मध्ये जर मी घेतला स्पियर तर मॅग्नेटिक फिल्ड मध्ये सुद्धा त्याच प्रकारची सिच्युएशन येते स्पियर घेण्याच्या ऐवजी जर मी घेतला शेल तर त्याच्यावर सरफेस करंट डेन्सिटी असेल K ही असेल K साईन थिटा Φ डायरेक्शन मध्ये मी हा करंट दाखवतो रेड कलर च्या साह्याने सर्वीकडे हे आहे करंट फक्त सरफेस वर हा फ्लो होत आहे Φ डायरेक्शन मध्ये जर मी वापरले हे स्पेरिकल पोलार कोऑर्डिनेट KKsin θ करंट हा चार्ज शेलच्या बाहेर येऊ शकतो फिरत काही ठराविक अँग्युलर स्पीडने किंवा जे आपण नंतर पाहणार आहोत त्याप्रमाणे हा असेल इक्विवलेंट मॅग्नेटाईझ्ड स्पियर सोबत हे फक्त सरफेस वर असेल म्हणून जर मी विचारले कि किती असेल करंट एखाद्या विशिष्ट पॉईंटवर जो या लाईन मधून पास होतो तर तुम्हाला आठवत असेल ही लांबी असेल R dӨ तर या स्मॉल r d Ө मधून जाणारा करंट असेल K साईन थिटा R dӨ असेल Φ डायरेक्शन मध्ये तर आता मला कॅल्क्युलेट करायचे आहे याच्यासाठी वेक्टर पोटेन्शियल Rdθ डेफिनेशन नुसार वेक्टर पोटेन्शियल A r बरोबर असेल μ0 ओवर 4 π इंटिग्रेशन j r प्राईम ओवर r मायनस r प्राईम dv प्राईम याच्यासाठी j मी लिहू शकतो j प्रमाणे कारण हा बंदिस्त आहे सरफेस साठी तर हे असेल K साईन थिटा डेल्टा ऑफ r मायनस r इथे R असेल स्पियर चे रेडियस Φ डायरेक्शन मध्ये आणि म्हणून मी लगेच बदलतो हा इंटीग्रल सरफेस इंटीग्रल मध्ये आणि अशाप्रकारे लिहितो A r बरोबर μ0 ओवर 4 π इंटिग्रल K साईन थिटा Φ डायरेक्शन मध्ये हे असेल साईन थिटा प्राईम Φ प्राईम डायरेक्शन भागिले r मायनस वेक्टर R ds प्राईम इथे वेक्टर R दर्शवितो सरफेस वरील वेक्टर r असेल पॉईंट जिथे मी कॅल्क्युलेट करत आहे वेक्टर पोटेन्शियल आणि K साईन थिटा प्राईम मला देईल सरफेस करंट चे मॅग्निट्युड आणि Φ प्राईम असेल Φ युनिट वेक्टर प्राईम असेल याची डायरेक्शन आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचे आहे Ar04πjr।r r।dV jKsin θδr R Ar04πKsin ।r R।ds जर मी याचा विस्तार केला तर मला मिळेल A r बरोबर μ0 ओवर 4 π K आत मध्ये असेल माझ्याकडे शिल्लक राहील साईन थिटा प्राईम Φ प्राईम मी अशा प्रकारे लिहू शकतो मायनस साइन Φ प्राईम हे x डायरेक्शन मध्ये प्लस कोसाइन ऑफ Φ प्राईम y हे डायरेक्शन मध्ये भागिले r मायनस वेक्टर R ds प्राईम इथे ds प्राईम असेल सरफेस एरिया ओव्हर द स्पियर हा वेक्टर आहे R आणि मी कॅल्क्युलेट करत आहे वेक्टर पोटेन्शियल ऍट सम वेक्टर r Ar04πKsinθ sinxcosϕy।r R।ds तर हे येईल बरोबर μ0 K ओवर 4π इंटिग्रेशन साईन थिटा प्राईम साइन Φ प्राईम ओवर r मायनस R ds प्राईम इन मायनस x डायरेक्शन प्लस μ0 K ओवर 4 π इंटिग्रेशन साईन थिटा प्राईम कोसाइन Φ प्राईम ओवर r मायनस R ds प्राईम इन y डायरेक्शन लक्षात ठेवा हा जो वेक्टर कॅपिटल R मी इथे लिहिला आहे हा वेक्टर R म्हणजेच असेल फिक्स R साईन थिटा प्राईम कोसाइन Φ प्राईम इन x डायरेक्शन प्लस r साईन थिटा प्राईम साइन Φ प्राईम इन y डायरेक्शन प्लस r कोसाईन थिटा प्राईम इन z डायरेक्शन कशासाठी मी हे लिहित आहे तर मला अधोरेखित करायचं आहे की हा R इथे हा इंक्लुड करतो हे थिटा प्राईम आणि Φ प्राईम इंटिग्रेशन वेरिएबल चला लिहूयात ds प्राईम काय असेल ds प्राईम हे असेल R स्क्वेअर साईन थिटा प्राईम dӨ प्राईम dΦ प्राईम तर हे असेल कारण की हे इंटिग्रेशन आहे ओवर स्फेरिकल सरफेस तुम्ही विचार करत असाल की कसा कॅल्क्युलेट करायचा हा इंटिग्रल Ar04πKsinsinϕ।r R।ds x04πKsincosϕ।r R।ds dsR2sinddϕ मी हे पुन्हा एकदा लिहितो आणि तुम्हाला प्रथम उत्तर देतो कारण आता सध्या मला फोकस करायचे आहे वेक्टर पोटेन्शियल वर आणि पुढच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगेन की कसे कॅल्क्युलेट करायचे हे पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटीक मधील अनालॉजी वापरून तर आता माझ्याकडे आहे A r बरोबर μ0 K ओव्हर 4 π इंटिग्रेशन साईन थिटा प्राईम साइन Φ प्राईम ओवर r मायनस R इथे हे r कॅपिटल R वेक्टर इन्क्लुड करते ds प्राईम मायनस x हा R कॅपिटल इन्क्लुड करतो थिटा प्राईम आणि Φ प्राईम μ0 K ओव्हर 4 π इंटिग्रेशन साईन थिटा प्राईम कोसाईन Φ प्राईम ओवर r मायनस R ds प्राईम इन y डायरेक्शन मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की काय असतील हे इंटीग्रल आणि मी त्यांना एक्सप्लेन करेन पुढच्या लेक्चर मध्ये हा इंटीग्रल साईन थिटा प्राईम साईन Φ प्राईम ओवर r मायनस कॅपिटल R मी पुन्हा लिहितो व्यवस्थित पणे हे दाखवण्यासाठी कि हा कॅपिटल R फंक्शन आहे थिटा प्राईम आणि Φ प्राईम यांचे हे बरोबर आहे 4 π बाय 3 R क्यूब ओवर r स्क्वेअर साईन थिटा साइन Φ फॉर r ग्रेटर दॅन R साठी किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू R साठी इथे थिटा आणि Φ संबंधित आहेत r वेक्टर शी आणि हे बरोबर असेल 4 π बाय 3 r साईन थिटा साइन Φ फॉर r लेस दॅन R साठी तुम्ही पाहू शकता कि स्मॉल r बरोबर R साठी हे दोन्ही मॅच होतात sinsinϕr Rds4π3R3r2sinθsinϕ for r≥R sinsinϕr Rds4π3rsinθsinϕ for r≤R त्याचप्रमाणे जर मी पाहिले इंटिग्रेशन ऑफ साईन थिटा प्राईम कोसाईन Φ प्राईम ओवर r मायनस R पुन्हा एकदा येथे मी अधोरेखित करतो की कॅपिटल R हे फंक्शन आहे थिटा प्राईम आणि Φ प्राईम यांचे हे बरोबर असेल 4 π बाय 3 R क्यूब r स्क्वेअर साईन थिटा कोसाइन ऑफ Φ फॉर r लेस दॅन ऑर इक्वल टू R साठी तर तुमच्याकडे आहेत इंटीग्रल या दोन्हीसाठी साईन थिटा प्राईम साइन Φ प्राईम ते कोसाइन Φ प्राईम sincosϕ।r R।ds4π3R3r2sinθcosϕ for r≥R sincosϕ।r R।ds4π3rsinθcosϕ for r≤R आणि म्हणून माझे उत्तर A r साठी असेल μ0 K ओव्हर 4 π आता माझ्याकडे आहे 4 π बाय 3 R क्यूब ओवर r स्क्वेअर साईन थिटा साइन Φ इन मायनस x डायरेक्शन प्लस μ0 K ओवर 4 π 4 π बाय 3 R क्यूब ओवर r स्क्वेअर साईन थिटा कोसाईन Φ इन y डायरेक्शन हे असेल r ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू R साठी चला याला सोपे करूयात हे असेल μ0 K ओवर 4 π गुणिले 4 π बाय 3R क्यूब ओवर r स्क्वेअर साईन थिटा मी कॉमन घेऊ शकतो ही कॉन्टिटी साइन Φ मायनस x युनिट वेक्टर प्लस कोसाइन Φ y युनिट वेक्टर हे असणार आहे Φ वेक्टर युनिट वेक्टर कारण की हे आहे r ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू R साठी आणि इतर लिमिट साठी माझ्याकडे असेल μ0 K ओवर 4 π गुणिले 4 π बाय 3 r साईन थिटा साइन Φ इन मायनस x डायरेक्शन प्लस μ0 K ओवर 4 π गुणिले 4 π बाय 3 r साईन थिटा कोसाइन Φ इन y डायरेक्शन फॉर y लेस दॅन इक्वल टू R साठी जे येईल बरोबर μ0 K ओवर 4 π गुणिले 4 π बाय 3 r साईन थिटा हि कॉन्टिटी मी लिहू शकतो ग्रीन एनक्लोजर मध्ये अशाप्रकारे Φ युनिट वेक्टर फॉर r लेस दॅन इक्वल टू R साठी Ar0K4π4π3 R3r2sinθ r≥R Ar0K4π4π3 rsinθr≤R तर फायनल उत्तर माझ्याकडे आहे A r बरोबर μ0 K ओवर 3 R क्यूब ओवर r स्क्वेअर साईन थिटा Φ युनिट वेक्टर फॉर r ग्रेटर दॅन इक्वल टू R साठी आणि हे बरोबर असेल μ0 K ओवर 3 r साईन थिटा Φ r फॉर लेस दॅन इक्वल टू R साठी हे असेल माझे फायनल उत्तर वेक्टर पोटेन्शियल साठी Ar0K3R3r2sinθr≥R 0K3r sinθrR मॅग्नेटिक फिल्ड B r काय असेल मॅग्नेटिक फिल्ड B r अशाप्रकारे दिले जाईल कर्ल ऑफ A r नोटीस करा कर्ल ऑफ A r मध्ये फक्त Φ कंपोनेंट असतो आपण हे सर्व लिहीत आहोत स्फेरिकल कॉर्डीनेट मध्ये तर आपण स्टँडर्ड कर्ल फॉर्मुला वापरुया स्फेरिकल कॉर्डीनेट मध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि हे तुम्हाला देईल उत्तर B ऑफ r बरोबर μ0 K R क्यूब ओवर 3 1ओवर r क्यूब 2 कोसाईन थिटा r प्लस साईन थिटा इन थिटा डायरेक्शन फॉर r ग्रेटर दॅन इक्वल टू R साठी आणि हे बरोबर असेल 2 μ0 K ओवर 3 R इन z डायरेक्शन फॉर r लेस दॅन इक्वल टू R साठी तर तुम्ही पाहू शकता जेव्हा मी पाहतो या स्पियर कडे इथे असेल स्पेरीकल शेल ज्याच्यावर असेल सरफेस करंट K जो जात आहे K साईन थिटा इन Φ डायरेक्शन Br0KR331r32cosθrsinθr≥R 20KR3zr≤R इन साईड फिल्ड कॉन्स्टंट आहे आणि हे सिमिलर आहे इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट असल्याप्रमाणे जर शेल वर सरफेस चार्ज डेन्सिटी σ0 इतकी असेल जी असेल कोसाईन थिटा इतकी आऊट साईड काय असेल मी तुम्हाला दाखवतो की आऊट साईड फील्ड असेल डायपोलार फील्ड प्रमाणे तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपण सोडवला होता इलेक्ट्रिक फील्ड साठी हा त्या सारखाच प्रॉब्लेम आहे मॅग्नेटिक फिल्ड मध्ये फक्त फरक इतकाच आहे की याच्याकडे आहे सरफेस करंट डेन्सिटी साईन थिटा डिपेन्डन्स सोबत हे लेक्चर संपण्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो की बाहेरचे फिल्ड हे खरेच मॅग्नेटिक डायपोल फिल्ड त्यासाठी आता लिहूयात हा B r असेल μ0 K r क्यूब ओव्हर 3 1 ओव्हर R क्यूब 2 कोसाईन थिटा r युनिट वेक्टर प्लस साईन थिटा युनिट वेक्टर आठवण करा कि मॅग्नेट मुळे असणाऱ्या मॅग्नेटिक फिल्ड मध्ये मॅग्नेटिक मोमेंट m बरोबर असतो μ0 ओव्हर 4 π 3 m डॉट r युनिट वेक्टर r युनिट वेक्टर मायनस m भागिले R क्यूब चला m घेऊयात z डायरेक्शन मध्ये ज्याचे मॅग्निट्युड असेल m z आता माझ्याकडे असेल B r इथे मी दुसरा रंग वापरतो हे बरोबर μ0 4 π गुणिले 3m डॉट r आता याच्यावरून मला मिळेल m कोसाइन ऑफ थिटा बरोबर r युनिट वेक्टर मायनस m z युनिट वेक्टर याला मी डिकम्पोज करतो थिटा आणि Φ मध्ये ज्याच्या वरून मला नंतर मिळेल कोसाईन थिटा इन r डायरेक्शन मायनस साईन थिटा इन थिटा डायरेक्शन भागिले R क्यूब तर इथून मला मिळेल μ0 ओवर 4π आणि माझ्याकडे आहे 2m कोसाइन ऑफ थिटा r प्लस m साइन ऑफ थिटा इन थिटा डायरेक्शन भागिले R क्यूब तुम्ही पाहू शकता याचे सेम डिपेन्डन्स आहे कोसाईन थिटा आणि साईन थिटा वर अशाप्रकारे rr mr3 mmz Br04π3mcosθr mcosθr sinθr304π2mcosθrmsinθr3 चला तर मग कम्पेअर करू टर्म्स मी हा m बाहेर घेतो आणि इथे लिहितो जेणेकरून हा लाल रंगाने लिहिलेला फॅक्टर सेम राहील दोन्हीमध्ये माझ्याकडे काय शिल्लक असेल डाव्या बाजूला मी लिहितो μ0 m ओवर 4π बरोबर μ0 K R क्यूब ओवर 3 किंवा याच्यावरून हे अधोरेखित होते की हा जो स्पियर आहे जो कॅरी करतो सरफेस करंट K याच्या कडे असेल मॅग्नेटिक मोमेंट ज्याचे मॅग्निट्युड असेल m बरोबर K गुणिले 4 π बाय 3 R क्यूब तर स्पियरच्या बाहेरील बाजूस मॅग्नेटिक फिल्ड हे अशा प्रकारे असेल की जणू काही ते प्रोड्युस केलेले आहे पॉईंट मॅग्नेटिक डायपोल मुळे ज्याचे मॅग्निट्युड असेल K 4 π बाय 3 R क्यूब आणि आत मध्ये मात्र असेल कॉन्स्टंट फिल्ड